पूर्वी आपण पीसीपीकडे पहात होतो प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल जो एक महत्त्वपूर्ण रिसोर्स शेअरिंग प्रोटोकॉल आहे आपण या प्रोटोकॉलच्या परिणामाबद्दल चर्चा केली होती या व्याख्यानात प्रोटोकॉलचे काही विश्लेषण रेट मोनोटोनिक वेळापत्रकात सेट केलेले कार्य अनुसूचीयोग्य राहील की नाही हे निष्कर्ष काढले जाईल कारण मोनोटोनिक शेड्यूलरचे स्वतंत्र काम मानले जाते आणि कार्ये रिसोर्स सामायिक करीत असल्याने याचा उपयोग प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल मध्ये केला जाईल सिलिंग प्रोटोकॉल विश्लेषणामध्ये हे डेडलॉक्स चेन ब्लॉकिंग प्रतिबंधित करते जे साध्या प्रायोरिटी इनहेरिटेन्स योजनेची प्रमुख समस्या होती हे अनबाउंड प्रायोरिटी इनव्हर्जन होण्यापासून प्रतिबंधित करते ज्यामुळे समस्या उद्भवते जर आपण सेमफोर सारख्या सोप्या रिसोर्स सामायिकरण योजनेचा वापर केला तर यामुळे इनहेरिटेन्स रिलेटेड इनव्हर्झन मर्यादित केले जाते तर आपण प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल मध्ये येणारे इन्व्हरझेन चे प्रकार पाहू आणि त्या आधारे आपण कमी प्रायोरिटी कार्यामुळे एखादे कार्य जास्तीत जास्त किती वेळ ब्लॉक असेल हे निर्धारित करू शकतो आणि तसेच रीसोर्स शेअरिंग अंतर्गत एखादे कार्य शेड्यूल करता येईल की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला एक हँडल ही मिळेल सिलिंग प्रोटोकॉलमध्ये 3 मुख्य प्रकारची इनव्हर्जन आहेत प्रथम थेट इन्व्हरझेन जेथे उच्च प्रायोरिटी कार्य कमी प्रायोरिटी कार्याची प्रतीक्षा करते कारण कमी प्रायोरिटी कार्यात नॉन प्रीमटेबल रिसोर्स असते दुसरे म्हणजे इनहेरिटेन्स रिलेटेड इनव्हर्झन जिथे उच्च प्रायोरिटी कार्यात कमी प्रायोरिटी कार्याची प्रतीक्षा करणे आवश्यक असते कारण इनहेरिटेन्स क्लॉज मुळे कमी प्रायोरिटी कार्यांची प्रायोरिटी वाढवली जाते आणि शेवटी अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन जेथे रिसोर्स उपलब्ध असले तरीही कार्य ते रिसोर्स वापरू शकत नाही कारण त्याला सिलिंग प्रोटोकॉल द्वारे प्रतिबंधित केले जाते कारण जेव्हा कार्य रिसोर्ससाठी विनंती करते तेव्हा कार्यची प्राथमिकता करंट प्रणालीच्या मर्यादेच्याविरूद्ध तपासली जाते आणि जर कार्यांची प्राथमिकता करंट प्रणालीच्या मर्यादेपेक्षा कमी किंवा त्या समान असेल तर ती रिसोर्सत प्रवेश करण्याची अनुमती नाही आणि ही योजना ही डेडलॉक प्रतिबंधासाठी वापरली जाते कारण जर ती रिसोर्सची विनंती करत असेल आणि ती मंजूर झाली तर ती होऊ शकते खाली दिलेला कालावधी ज्यासाठी भिन्न इंटेररप्ट येऊ शकतात आणि कार्ये ज्यामुळे भिन्न इनव्हर्जन उत्पन्न होते जेव्हा थेट प्रायोरिटी कार्य TL मध्ये नॉन प्रिम्पटेबल रिसोर्स नसते तेव्हा CR आणि उच्च प्रायोरिटी कार्य देखील रिसोर्सची आवश्यकता असते आणि म्हणूनच रिसोर्सचा वापर पूर्ण करण्यासाठी आणि त्यास सोडण्यासाठी कमी प्रायोरिटी कार्याची प्रतीक्षा करते तेव्हा थेट इन्व्हरझेन होतो उदाहरणार्थ एखाद्या कार्यासाठी उद्भवू शकणारे थेट इन्व्हरझेन आणि त्या इन्व्हरझेनचा कालावधी शोधणे आवश्यक आहे दिलेल्या कार्य टास्क सेटमध्ये आमच्याकडे 6 कार्ये आहेत आणि रिसोर्स वापर खालील प्रमाणे दर्शवितात 3 रिसोर्स R 1 R2 आणि R 3 विद्यमान आहेत जेथे R1 T2 द्वारे 2 युनिटसाठी आणि T1 ने 5 युनिट्ससाठी वापरला आहे R2 T1 द्वारे 1 युनिटसाठी आणि 5 युनिट T4 ने वापरला आहे आणि हा अनुप्रयोग ओळखला जाईल जेथे 6 कार्ये आणि 6 रिसोर्स आहे हे सर्वात कमी प्रायोरिटी कार्य आहे ज्यामुळे उच्च प्रायोरिटी कार्यात इन्व्हरझन करणे होते जेव्हा T2 आधीपासूनच R1 रिसोर्स वापरत असेल तेव्हा T1 ला 2 युनिट्ससाठी R1 च्या खात्यामध्ये थेट इन्व्हरझनचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे T2 R वापरुन T खात्यामुळे युनिटसाठी इन्व्हरझन होईल तर T२ R २ वापरुन T च्या सर्वात वाईट परिस्थितीत युनिटसाठी इन्व्हरझन शकेल जेव्हा कमी प्रायोरिटी कार्य रिसोर्स वापरत असेल आणि जेव्हा उच्च प्राथमिकता कार्य त्या रिसोर्सची प्रतीक्षा करते तेव्हा उद्भवलेल्या इनहेरिटेन्स संबंधित इन्व्हरझेनमध्ये आणि त्या बाबतीत कमी प्रायोरिटी कार्याची प्राथमिकता उच्च प्राथमिकता कार्याच्या प्राथमिकतेच्या बरोबरी साठी वर्धित केली जाते दुस या शब्दांत कमी प्रायोरिटी कार्य रिसोर्सची प्रतीक्षा करीत असलेल्या उच्च प्रायोरिटी कार्याची प्राथमिकता इनहेरिटेन्समध्ये प्राप्त होते परंतु तेथे प्रायोरिटी कार्ये आहेत ज्यांना रिसोर्सची आवश्यकता नाही कारण त्यांना सीपीयू वापरायचा आहे परंतु त्यांना सीपीयू वापरण्यास देखील प्रतिबंधित आहे कारण प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉलमधील इनहेरिटेन्स क्लॉज मुळे लो प्रायोरिटी टास्कची प्राथमिकता वाढविण्यात आली आहे आणि हे इनहेरिटेन्स रिलेटेड इन्व्हरझेनचे स्पष्टीकरण आहे खाली एक समस्या आहे आणि इनहेरिटेन्स रिलेटेड इन्व्हरझेन आहे ज्यास येऊ शकते आणि हे किती काळ होऊ शकते ते ओळखावे लागेल हे इन्व्हरझेनचे एक उदाहरण आहे जेथे लो प्रायोरिटी टास्क रिसोर्सस धरून आहे आणि हाय प्रायोरिटी टास्क त्याची प्रतीक्षा करीत आहे म्हणूनच हाय प्रायोरिटी टास्कच्या प्राथमिकतेच्या बरोबरीसाठी लो प्रायोरिटी देण्याच्या कार्याचे प्रायोरिटी वर्धित केले जाते दरम्यानच्या काळात जी कामे मध्यंतरी प्रायोरिटी आहेत ती सीपीयू वापरू शकत नाहीत कारण कमी प्रायोरिटी देण्याच्या कार्याची प्राथमिकता वाढविली गेली आहे खाली दिलेली एक समस्या आहे जेव्हा आमच्याकडे कार्ये असलेल्या विशिष्ट अनुप्रयोगात कार्ये प्रायोरिटी क्रम उतरत्या क्रमाने असतात ते म्हणजे T1 ही जास्तीत जास्त प्रायोरिटी आहे T2 ही दुसरी जास्तीत जास्त R1 R2 आणि R3 आहे आणि विशिष्ट वेळेसाठी रिसोर्स वापरणारी कार्ये क्रमांकाद्वारे दर्शविली जातात T1 5 युनिट्ससाठी R1 वापरते T2 आवश्यक आहे 2 युनिटसाठी R1 वापरा आणि ते पुढे जाईल इनहेरिटेन्स रिलेटेड इनव्हर्झनचे इडेंटफिकेशन ह्या अँप्लिकेशन मध्ये दिले आहे जेव्हा T2 R 1 चा वापर करीत आहे आणि T1 रिसोर्स R1 साठी अवरोधित करत आहे तेव्हा T2 ची प्रायोरिटी वर्तन खंडानुसार T1 च्या बरोबरीने वाढवली जाईल परंतु कार्य T3 T4 T5 T6 साठी कोणतेही इनहेरिटेन्स संबंधित इन्व्हरझेन नाहीत कारण T3 T4 T5 T6 च्या तुलनेत T2 आधीपासूनच हाय प्रायोरिटी असलेला आहे यामुळे कमी प्रायोरिटी कार्यात कोणतेही इंटेररप्ट आणले जात नाही T1 आणि T2 द्वारे येथे वापरलेले रिसोर्स इतर कामांमध्ये कोणत्याही इनहेरिटेन्सशी रिलेटेड कारणीभूत ठरत नाहीत कारण त्यांना आधीपासूनच उच्च प्राथमिकता आहे रिसोर्स R 2 साठी जेव्हा T4 रिसोर्स R2 वापरत आहे आणि T1 प्रतीक्षा करीत आहे तर T4 ची प्रायोरिटी T1 च्या तुलनेत वाढते कार्ये T2 आणि T3 इनहेरिटेन्स रिलेटेड इनव्हर्झन आहेत कारण T4 ची प्रायोरिटी T1 च्या तुलनेत वाढली आहे आणि म्हणूनच T2 आणि T3 सीपीयू वापरण्यापासून प्रतिबंधित केले जाईल परंतु T2 आणि T3 R2 वापरुन T4 खात्यात अधिक तर 5 युनिट्ससाठी इनहेरिटेन्स रिलेटेड इनव्हर्झन स ट्रबल करू शकतात जेव्हा T6 R3 वापरत आहे आणि T2 प्रतीक्षा करीत आहे T6 ची प्रायोरिटी T2 पेक्षा वर्धित होते T3 T4 आणि T5 ही कार्ये T6 पेक्षा जास्त प्रायोरिटी देणारी आहेत परंतु T2 पेक्षा कमी 8 युनिट्ससाठी इनहेरिटेन्स रिलेटेड इनव्हर्झन आहे कारण T6 जास्तीत जास्त 8 युनिट वापरू शकते आणि या 3 कार्ये साठी इनहेरिटेन्स रिलेटेड इनव्हर्झन 8 युनिटसाठी होईल अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन हा तिसरा प्रकारचा इन्व्हरझन प्रकार आहे ज्याला डेडलॉक टाळण्यासाठी इन्व्हरझेन म्हणून देखील ओळखले जाते येथे जेव्हा कार्य रिसोर्सची विनंती करते तेव्हा त्यास प्राथमिकतेची तुलना सध्याच्या सिस्टीमच्या सिलिंग पेक्षा केली जाते आणि केवळ त्यास प्रायोरिटी विद्यमान सिस्टम सिलिंग पेक्षा जास्त असते किंवा असे कार्य ज्याने विद्यमान सिस्टम मर्यादा निश्चित केली असेल तर त्यास रिसोर्स दिले जाईल अन्यथा जरी रिसोर्सचा वापर न केलेला असला तरीही तरीही त्यास रिसोर्सत प्रवेश करण्यास अनुमती दिली जाणार नाही आणि त्याद्वारे त्यास संबंधित इंटेररप्ट टाळता येईल अशाप्रकारे याला डेडलॉक अव्हॉईडन्स इनव्हर्जन किंवा सिलिंग संबंधित इनव्हर्जन असेही म्हटले जाते उदाहरणार्थ कमी प्रायोरिटी कार्य रिसोर्स CR1 वापरत आहे परंतु नंतर कधीकधी CR 1 देखील प्रायोरिटी 10 सह उच्च प्राथमिकतेद्वारे वापरले जाते आणि म्हणूनच CR1 ची कमाल मर्यादा 10 असते जेव्हा कमी प्रायोरिटी कार्य रिसोर्सचा वापर करते आणि सध्याची सिस्टीम कमाल मर्यादा 10 वर सेट केली जाते तेव्हा त्या क्षणी उच्च प्रायोरिटी कार्य ज्याचे प्रायोरिटी 8 असते जे कमी प्रायोरिटी कार्यापेक्षा जास्त असते तर ते कार्यान्वित करण्यास प्रारंभ करेल आणि काही काळा नंतर जर ते कार्य करेल रिसोर्स CR 2 आवश्यक आहे आणि तरीही CR 2 उपलब्ध असल्यास तरीही रिसोर्स मंजूर होणार नाही याचे कारण असे आहे की TH ची प्राथमिकता सध्याच्या सिस्टीमच्या सिलिंगशी तुलना केली जाईल जी 10 आहे आणि सध्याच्या सिस्टीमपेक्षा ही प्रायोरिटी कमी आहे म्हणून त्याचा उपयोग न होणार्या आणि निष्क्रिय पडून असलेल्या रिसोर्सपर्यंत प्रवेश केला जाणार नाही तर हे टाळाटाळ संबंधित इंटेररप्ट आहे त्याच उदाहरणात उद्भवू शकणा या अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन ओळख येथे विश्लेषित केली गेली आहे मुख्य प्रश्न उद्भवतो की T1 आणि T2 द्वारे R 1 च्या वापराबद्दल आणि जर अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन असेल तर उत्तर नाही कारण उच्च प्रायोरिटी कार्य कमी प्रायोरिटी कार्यात इन्व्हरझन करणे शक्य नाही जेव्हा T4 R2 वापरत असेल तेव्हा करंट प्रणालीची मर्यादा 1 समान केली जाईल कारण T1 देखील R2 चा वापर करते आणि म्हणूनच R2 शी संबंधित कमाल मर्यादा मूल्य 1 आहे आणि अशा प्रकारे वर्तमान सिस्टमची कमाल मर्यादा 1 वर सेट केली आहे असे समजा T2 ला रिसोर्सची आवश्यकता आहे R1 किंवा R3 असू शकतात आणि रिसोर्सस मंजूर न केल्यामुळे ते ब्लॉक होईल आणि T2 व्यास संबंधित इन्व्हरझेन टाळावे लागू शकते T6 जेव्हा R3 रिसोर्स वापरेल तेव्हा करंट सिलिंग व्हॅल्यू 2 वर सेट केली जाईल कारण R3 शी संबंधित सिलिंग व्हॅल्यू 2 असेल परंतु ज्या वेळेस T4 ला रिसोर्स R2 ची आवश्यकता आहे T4 ची प्रायोरिटी सध्याच्या सिस्टीमच्या सिलिंग शी तुलना केली जाईल जी 2 आहे आणि म्हणूनच ते रिसोर्स नाकारले जाईल आणि म्हणून T4 R 3 आणि कालावधी वापरुन T6 खात्यावर अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन T असेल T1 विलँड नोटिव्ह टू अॅव्हर्व्हिजन संबंधित कारण T1 R1 ने मंजूर करेल त्याची प्रायोरिटी सिस्टम सिलिंग पेक्षा जास्त आहे जेव्हा T2 एखाद्या रिसोर्सची विनंती करते तेव्हा R1 म्हणा म्हणजे प्रायोरिटी सध्याच्या सिस्टम मर्यादे इतकेच आहे म्हणूनच R1 वर प्रवेश करण्यास अनुमती दिली जाणार नाही आणि अशा प्रकारे T2 देखील इंटेररप्ट टाळण्यापासून टाळेल प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल मध्ये कार्ये सिंगल ब्लॉकिंग असतात म्हणजेच रिसोर्ससाठी जेव्हा कार्ये कमी प्रायोरिटी कार्ये म्हणून रिसोर्ससाठी ब्लॉक केली जातात तर कदाचित त्यास आवश्यक असलेल्या दुसर्या रिसोर्सस अडथळा आणता येणार नाही समजा एखाद्या कार्यास 2 रिसोर्स आवश्यक आहेत R1 आणि R3 आणि त्यानंतर आम्ही T2किंवा T4 घेतो येथे T2 ला 2 रिसोर्स आवश्यक आहेत आणि T2 ला रिसोर्स R1 प्राप्त आहे करंट प्रणालीची मर्यादा आधीपासूनच 1 च्या समान असेल आणि अशा प्रकारे इतर कार्य रिसोर्सस अनुमती दिली जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर T2 मध्ये R3 आहे तर सध्याची सिस्टम कमाल मर्यादा 2 च्या समान सेट केली जाईल T4 सारख्या खालच्या प्रायोरिटीने कार्य इतर रिसोर्स घेऊ शकत नाहीत या टाळण्याच्या क्लॉज मुळे एखादे कार्य केवळ एकदाच एखाद्या रिसोर्ससाठी अवरोधित केले जाऊ शकते आणि इतर रिसोर्संसाठी ते कमी प्रायोरिटी कार्यांद्वारे अवरोधित केले जाणार नाही आणि असे म्हणता येईल की प्रायोरिटी डझनभर रिसोर्स वापरत असू शकतात सिलिंग प्रोटोकॉल डेडलॉक मुक्त आहे आणि असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की जेव्हा वेगवेगळे कार्ये एकमेकांच्या रिसोर्सचा काही भाग ठेवतात आणि नंतर ते रिसोर्सस सोडण्यासाठी दुसर्याची प्रतीक्षा करतात आणि म्हणून ते परस्पर प्रतीक्षा करत असतात परंतु येथे ही परिस्थिती उद्भवू शकत नाही कारण एकदा कार्य एखाद्या रिसोर्सचा ताबा घेतल्यानंतर नंतरच्या सिस्टीमच्या सिलिंग साठी प्रायोरिटी मूल्य सेट केले जाते आणि म्हणूनच इतर कार्य रिसोर्सत प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही जर त्यास प्रायोरिटी विद्यमान सिस्टम सिलिंग पेक्षा कमी असेल खालील प्रकारे अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्झन करणे देखील टाळले जाते जेव्हा एखादे कार्य रिसोर्स वापरत असते आणि उच्च प्रायोरिटी कार्य वाट पहात असते तेव्हा दरम्यान कमी प्रायोरिटी कार्यांची प्रायोरिटी प्रतीक्षा केलेल्या कार्याच्या बरोबरीने वर्धित केली जाते आणि दरम्यानचे प्रायोरिटी कार्य कमी प्रायोरिटीने कार्य वापरण्यापासून पूर्व शून्य करू शकते परंतु येथे प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल मधील इनहेरिटेन्स क्लॉज मुळे कमी प्रायोरिटी कार्याची प्राथमिकता उच्च प्राथमिकतेच्या कार्यामध्ये वाढवली जाते उच्च प्रायोरिटी कार्य अनबाउंड इनव्हर्जन पार करू शकत नाही कारण कमी प्रायोरिटी कार्यांची प्राथमिकता आधीपासूनच वाढली आहे आणि दरम्यानचे प्रायोरिटी कार्य सीपीयू वापरण्यापासून खरोखर पूर्व रिक्त करू शकत नाही इनहेरिटेन्सच्या क्लॉज मुळे कमी प्रायोरिटी देण्याच्या कार्याची प्राथमिकता वर्धित होते आणि दरम्यानचे प्रायोरिटी कार्य कमी प्रायोरिटी कार्य पूर्व शून्य होऊ शकत नाही आणि म्हणून अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इन्व्हरझेन उद्भवू शकत नाही एखादे कार्य रिसोर्ससाठी फक्त एकदाच ब्लॉक करते आणि आपल्याला सूचित करतो की हे विविध रिसोर्संसाठी एकाधिक वेळा अवरोधित करणार नाही म्हणून साखळी अवरोधित करणे टाळले जाते खाली कालावधी शोधण्यासाठी एक एक्सरसाइज आहे सिलिंग प्रोटोकॉल वापरला असता उद्भवू शकणारे विविध प्रकारची उत्पन्नता आणि कार्यास किती प्रमाणात इंटेररप्ट येऊ शकतो हे ओळखा येथे आपल्याकडे 6 कार्ये आहेत जेथे T1 सर्वात जास्त प्रायोरिटी कार्य आहे तर T6 सर्वात कमी आहे आणि त्यांच्या प्राथमिकतेच्या दृष्टीने कार्य करण्याचे आदेश दिले आहेत आणि 3 रिसोर्स R1 R2 R3 आहेत आणि ज्या कालावधी साठी त्यांना रिसोर्सची आवश्यकता आहे ते दर्शविलेले आहे प्रथम थेट अवरोधित करणे ओळखले जाईल आणि नंतर विशिष्ट कालावधी साठी कार्ये थेट अवरोधित केली जातील येथे T1 रिसोअर्स R1 चा वापर करते आणि जर T2 आधीपासूनच रिसोअर्स वापरत असेल तर त्यास 2 युनिट्सची प्रतीक्षा करावी लागेल त्याचप्रमाणे T3 R1 चा वापर करते आणि म्हणून T1 ला 8 युनिट्ससाठी T3 च्या इन्व्हरझन इंटेररप्ट येऊ शकेल T2 ला इन्व्हर्झन उद्भवू शकते कारण T3 आधीपासूनच R1 रिसोर्स ८ युनिट साठी वापरत आहे T3 ला इन्व्हर्झन उद्भवू शकते कारण T4 1 युनिट वापरत आहे तसेच T4 ला इन्व्हर्झन येईल T68 युनिट वापरत आहे दिलेल्या सरणीच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हर्झन कॅल्कुलेट केली जाऊ शकते डायरेक्ट इन्व्हर्झन इन्हेरीटन्स आणि अव्हॉइडन्स रेलटेड इन्व्हर्झन T2 च्या मुळे T1 ला 2 युनिटसाठी इन्व्हर्झन उद्भवू शकते आणि T3 च्या मुळे T2 खात्यात 8 युनिटसाठी इन्व्हर्झन उद्भवू शकते आणि T3 1 युनिट्सचे इंटेररप्ट येऊ शकते कारण T4 रिसोर्स R2 वापरत आहे आणि T6 खात्यावरील 8 युनिटसाठी रिसोर्स R3 वापरुन T4 च्या इन्व्हरझन शक्य आहे आपण येथे थांबूया आणि राहिलेला भाग पुढील व्याख्यानात अव्हॉईडन्स रिलेटेड इन्व्हरझन पाहूया धन्यवाद